सर्वांना नमस्कार इंजीनियरिंग ड्रॉईंगवरील आपल्या एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग आयआयटी खडगपूरचा राजाराम लकाराजू आहे आपण कोनिक सेक्शनवरील मॉड्यूल नंबर 2 लेक्चर 12 मध्ये आहोत मागे बघितल्याप्रमाणे जर शंकूला आपण आडवा कापले तर आपल्याला वर्तुळ मिळेल जर शंकूला आपण तिरपे कापले तर आपल्याला लंबवर्तुळ मिळेल जर आपण समांतर तिरकस कट घेत असाल तर तो हाइपरबोला बनवितो आणि इतर कोणताही सेक्शन हाइपरबोला बनवितो आता आजच्या व्याख्यानात आपण लंबवर्तुळ कसे तयार करावे ते पाहू तत्वानुसार चार पद्धती उपलब्ध आहेत फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड दुसरी कॉन्सन्ट्रिक सर्कल मेथड आहे तिसरा ओबलॉंग मेथड आणि चौथी आर्क ऑफ सर्कल मेथड आहे पहिली पद्धत फोकस आणि डायरेक्ट्रिक्स मेथडिटीसाठी आपल्याकडे डायरेक्ट्रिक्स इससेन्ट्रिसिटी आणि फोकस याविषयी व्याख्या आहे चला येथे ही व्याख्या पाहू उदाहरणार्थ एक लंबवर्तुळ घेऊ या लंबवर्तुळात एक केंद्रबिंदू आहे ज्याला आपण फोकस म्हणतो सामान्यत लंबवर्तुळासाठी नेहमी २ फोकस असतात उदाहरणार्थ इथल्या एका केंद्रात दुसरा फोकस असू शकते सोपे करण्यासाठी आपण फक्त एक केंद्र दर्शवित आहोत एक रेषा आहे ज्याला आपण डायरेक्ट्रिक्स रेषा म्हणतो या डायरेक्ट्रिक्स रेषा वापरून एखादा लंबवर्तुळ पॅराबोला किंवा हाइपरबोला तयार करू शकतो सामान्यत कोणत्याही वक्रांसाठी ते लंबवर्तुळ पॅराबोला किंवा डायरेक्ट्रिक्स असो वक्रवरील बिंदूकडे लक्ष द्या फोकसपासून त्या बिंदूपर्यंत अंतर काय आहे आणि त्या बिंदूपासून डायरेक्ट्रिक्सचे अंतर काय आहे हे फोकसपासून त्या बिंदूपर्यंत अंतर आणि त्या बिंदूपासून डायरेक्ट्रिक्सचे अंतर हे एक विशिष्ट प्रमाण बनविते उदाहरणार्थ 1 पेक्षा कमी आपल्याला एक प्रकारचे वक्र मिळते जर ते 1 बरोबर असेल तर आपल्याला एक प्रकारचे वक्र मिळते जर ते 1 पेक्षा मोठे असेल तर आपल्याला दुसर्या प्रकारचे वक्र मिळेल आपण त्या प्रमाणाला इससेन्ट्रिसिटी म्हणतो तरफोकसपासून त्या बिंदूचे अंतर म्हणजे इससेन्ट्रिसिटी आहे उदाहरणार्थ जर तो लंबवर्तुळाकार असेल तर त्या बिंदूपासून हा बिंदूपर्यंत जर त्या बिंदूपासून त्या बिंदूच्या अंतरापर्यंत एक पॅराबोला असेल तर त्या बिंदूसाठी डायरेक्ट्रिक्सपासून अंतरापर्यंत लक्ष केंद्रित करावे तर जर त्या विशिष्ट बिंदूपर्यंत उभी डायरेक्ट्रिक्स रेषा असेल तर आपण या डेनॉमिनटोरला काय म्हणतो आहोत ही एक अनोखी गुणोत्तर इससेन्ट्रिसिटी आहे फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धतीचा वापर करून लंबवर्तुळ किंवा पॅराबोला किंवा हायपरबोला तयार करण्यासाठी ही इससेन्ट्रिसिटी आणि डायरेक्ट्रिक्स ह्या मुख्य गोष्टी आहेत जर इससेन्ट्रिसिटी 1 पेक्षा कमी असेल तर आपल्याला एक लंबवर्तुळ मिळेल जर ती 1 च्या बरोबरीने असेल तर आपल्याला एक पॅराबोला मिळेल याचा अर्थ या पॅराबोलावर फोकस पासून या निर्देशिका पर्यंतचे अंतर आणि या बिंदूपासून या निर्देशिका पर्यंतचे अंतर ते समान आहेत गुणोत्तर 1 आहे अशा प्रकारचे वक्रला आपण पॅराबोला म्हणतो जर इससेन्ट्रिसिटी 1 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला हाइपरबोला मिळेल सर्व प्रथम आपण या फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धतीवर लक्ष केंद्रित करूया या प्रकरणात डायरेक्ट्रिक्सपासून फोकसचे अंतर डायरेक्ट्रिक्सपासून फोकसच्या अंतराद्वारे दिले जाईल तर डायरेक्ट्रिक्स आणि कदाचित एक अनियंत्रित वक्रयावर फोकस आहे म्हणून डायरेक्ट्रिक्सपासून फोकसचे अंतर दिले जाईल आणि कोणत्या प्रकारची इससेन्ट्रिसिटी ते 1 पेक्षा जास्त 1 पेक्षा कमी असेल ते दिले जाईल उदाहरणार्थ लंबवर्तुळमध्ये इससेन्ट्रिसिटी 0 75 आहे कोणतीही इससेन्ट्रिसिटी 1 पेक्षा कमी असल्यास आपल्याला ही लंबवर्तुळ मिळेल आणि जर डायरेक्ट्रिक्सपासून फोकसचे अंतर 70 मिमी असेल तर लंबवर्तुळ बनवूया तर डायरेक्ट्रिक्स फोकस पद्धत वापरुन सर्व प्रथम आपण हे डायरेक्ट्रिक्स काढणार आहोत आपण डायरेक्ट्रिक्स ते फोकल बिंदू पर्यंत रेषा C सारखे काहीतरी तयार करणार आहोत ज्याला आपण हे 70 मिमीसारखे शोधू भूमितीय बांधकाम करू नंतर स्पर्श रेषा काढू उभ्या रेषा आणि आडव्या रेषा काढू एकमेकांना छेदणारे बिंदू बांधतील त्यानंतर लंबवर्तुळासारखे ही अंतर भरण्यासाठी कार्यपद्धती वापरू आपण ते क्रमाक्रमाने पाहू अनुसरण करावयाच्या क्रम तर उजव्या बाजूला मी आपल्याला काय अनुसरण करावे लागेल हे सूचित करण्यासाठी संपूर्ण चित्र दर्शवित आहे डाव्या बाजूला आपण अनुसरण करावयाच्या क्रम दर्शवू प्रथम आहे डायरेक्ट्रिक्स AB काढू म्हणजेच सर्वप्रथम उभ्या रेषा काढा आपण त्यास A आणि B नाव देऊ आणि अक्ष CC' काढू तर कुठेतरी बिंदू C वर रेषा काढा तिला CC' नाव द्या एकदा ते पूर्ण झाल्यावर CC' वर एक बिंदू F चिन्हांकित करा आपण AB आणि CC' आधीच तयार केले आहे तर आता फोकस F शोधा जे 70 मिमी असेल एकदा ते पूर्ण झाल्यावर CF विभाजित करा तर आपल्याला आधीच माहित असलेले C बिंदू आणि F बिंदू हे देखील माहित आहे या CF चे अंतर 3 अधिक 4 7 समान भागांमध्ये विभाजित करा म्हणजे हे 3 अधिक 4 इससेन्ट्रिसिटी मुळे येते तर वक्रवरील फोकल बिंदू ते कोणताही कोणत्याही बिंदूकडे असेल कारण जर ही वक्र या बिंदू B मधून गेला असेल तर येथून कुठेतरी फोकल बिंदू V ते F 3 युनिट्स असेल आणि C ते V 4 युनिट्स असतील तर C ते F चे एकूण अंतर 7 भाग असेल तर 3 बाय 4 युनिट आपण बांधणार आहोत तर संपूर्ण CF ला 7 समान भागांमध्ये विभाजित करा 7 भाग करावेत आणि एकदा आपण ते 7 भागांमध्ये विभाजित केल्यास चौथा विभाग केंद्र C पासून V चिन्हांकित करा तर V 4 युनिट अंतर असेल इससेन्ट्रिसिटी तीन चतुर्थ गुणोत्तर असेल V जवळ VB वर VF च्या लंब काढा आपल्याकडे आधीपासून त्या वक्र वर V बिंदू आहे तर मिनी ड्राफ्टर वापरुन लंब रेषा काढा तर हा बिंदू V कुठेतरी बिंदू B आहे जसे की VB हे VF च्या बरोबरीने आहे तर V आपल्याला माहित आहे त्या लंब वर आपल्याला हे माहित आहे की हे अंतर काय आहे VF समान अंतर हलवते ज्याला त्याचे नाव B असे म्हणतात बिंदू B हा बिंदू C ला जोडा तर एकदा आपण त्या बिंदूतून जोडून त्यात सामील करू आपल्याकडे आधीच हा F बिंदू फोकस 45 डिग्री वर रेष आहे तर F पॉइंटद्वारे CBला भेटण्यासाठी 45 डिग्री वर रेषा काढा म्हणूनच आपण आधीच C बिंदू आणि V बिंदू लक्षात घेतला आहे ज्याचा आपण विस्तार केला आहे तर F 45 ° रेषा वरुन स्पर्शिका पूर्ण करण्यासाठी खाली तो काढायचा आहे तर हा कोन 45° आहे तर आपल्याकडे एक छेदनबिंदू आहे त्या बिंदूला D म्हणून संबोधित करू आता D मार्गे C वर DV' लंब रेषा काढा तर हे छेदनबिंदू आहे तर आपल्या मिनी ड्राफ्टरला उभ्या रेष लंब वापरा म्हणजे V' नाव द्या एका बाजूला आपल्याकडे V आहे तर दुसर्या बाजूला V आहे तर DV वर CC' ही रेषा आहे DV ही रेषा आहे तर आपण V' ओळखले आहे आता आपल्याला VV' च्या मध्यबिंदूवर O चिन्हांकित करावे लागेल तर V हे एक टोक आहे या लंबवर्तुळासाठी V' दुसरे टोक आहे लंबदुभाजक कसे काढायचे ते आपल्याला माहित आहे तर VV' च्या सहाय्याने कंस बनवा आणि नंतर ड्रॉप करा तर हे लंब दुभाजक O आपण जाणून घेण्याच्या भागामध्ये असू नंतर VB' वर काही बिंदू 1 2 3 चिन्हांकित करा म्हणूनच आपण या CV आणि VF ची आधीच वेगवेगळ्या प्रकारच्या लांबीमध्ये विभागणी केली आहे म्हणूनच आपण आधीच CV आणि VF सारखे विभाग केले आहेत 1 2 3 बिंदू आधीपासूनच आपल्याला माहित आहे की अशाच VB' रेषेवरील काही बिंदू येथे कोठेही 4 कुठेतरी येथे 5 कुठेतरी 6 आणि 7 येथे शोधण्यात आले आहेत म्हणून हे अनियंत्रित बिंदू आहेत एकदा आपल्याला कळले की आपण जे करू शकतो ते त्यांच्याद्वारे लंब CD भेटण्यासाठी काढणे आहे तर या 1 बिंदूद्वारे 2 बिंदू 3 बिंदू 4 5 6 बिंदूद्वारे आणि अशा प्रकारे लंब काढा जेणेकरून ते वक्रांना प्रथम 1 2 3 आणि 6 वर छेदून जाईल त्याचप्रमाणे O द्वारे देखील एक लंब रेखा काढा आता F हा केंद्रस्थानी आणि 2 2 त्रिज्या आहे आणि F हा केंद्रस्थानी आणि 1 1 त्रिज्या आहे म्हणून 1 ते 1जे काही त्रिज्येने ते लांबी F हा केंद्रस्थानीपासून ते लंबवर दोन कंस कापले आहे तर आपल्याला 1 1' वर आधीच लंब असलेली ओळ आहे तर येथून कुठेतरी बिंदू P 1 शोधण्यासाठी या F केंद्रस्थानी वापरून एक कंस बनवा म्हणून F केंद्रस्थानी वापरून अंतर 1 1 छेदण्यासाठी लंब रेषा काढा बिंदू P1 म्हणून चिन्हांकित करा तसेच बिंदू P1' म्हणून चिन्हांकित करा म्हणजे एकदा आपल्याला माहित झाले आहे कि हे बिंदू P1 आणि P1' आहेत ज्याद्वारे लंबवर्तुळ आधीपासूनच V बिंदू कडे जात आहे आपल्याला फोकस F P1 P1' आधीच माहित आहे हा वक्र जोडून घ्या जेणेकरुन लंबवर्तुळ तयार होऊ शकेल त्याचप्रमाणे आपण F हा केंद्रस्थानी आणि 2 2 त्रिज्या वापरून करू शकतो एकदा आपण F कंसातून 2 2' अंतराचे बांधकाम केले जेणेकरुन आपण P2 पॉइंट P2' कंस तयार करू त्याचप्रमाणे F वरुन 3 3' कंस बनवतात जेणेकरून या लंब रेषा छेदतील आणि तेथून आपण हे लंबवर्तुळ कसे बनणार आहे हे शोधण्याच्या स्थितीत येऊ म्हणून एकदा आपण या संपूर्ण प्रक्रियेसह पूर्ण केल्यास या V बिंदू P1 P2 P4 वरून पुढे जाणारे एक गुळगुळीत वक्र लंबवर्तुळ तयार करण्याच्या स्थितीत येऊ असे केल्यावर आपण हे लंबवर्तुळ संपवू जर एखाद्याला स्पर्शिका सामान्य रेषा बांधण्यात रस असेल तर आपण पुढील वर्गात हे सामान्य रेषा आणि स्पर्शिका कसे तयार करावे ते पाहू आपल्या ड्रॉईंग शीटवर क्रमाक्रमाने करू तर सर्वप्रथम डायरेक्ट्रिक्स AB काढा आणि आपण ज्या परिमाणांचे अनुसरण करणार आहोत त्या C बिंदूवर लक्ष केंद्रित करणे हे 70 आणि इससेन्ट्रिसिटी चे गुणोत्तर 3 बाय 4 आहे तर आपण नोंद घेऊ की इससेन्ट्रिसिटी तीन चतुर्थांश आहे आणि फोकससाठी डायरेक्ट्रिक्सपासून 70 मि अंतरावर आहे तर सर्व प्रथम आपण डायरेक्ट्रिक्स रेखा उभ्या डायरेक्ट्रिक्स रेखा तयार करणार असलेल्या रेषाला काढा आपण त्याला AB डायरेक्टिक्स म्हणून नाव द्या काहीतरी A काहीतरी बी नंतर एक CC'बनवायची आहे आपण ज्यासाठी आपण वापरणार आहोत त्या आडव्या CC' साठी CC' नाव द्या एका आडव्या रेषाला कुठेतरी C नाव द्या जिथे कुठेतरी C' अक्ष जाते तर 1 ले डायरेक्ट्रिक्स AB आणि CC काढून घ्या आपण खाली लिहून ठेवले आहे नंतर CC' वर F चिन्हांकित करा दुसरी पायरी अशी आहे की आपल्याला CC' असे चिन्हांकित करावे लागेल जेणेकरून CF हा 70 मिमी सी समान आहे हा बिंदू C तो बिंदू F आहे तर आपल्या ड्रॉईंग शीटवर 70 मि चिन्हांकित करावे लागेल येथे 70 मिमी बिंदू निश्चित करा म्हणजे हा फोकस बिंदू आहे तर दुसरी चरण पूर्ण केले जेणेकरून C ते F 70 मिमी आहे आता CFला 7 समान भागांमध्ये विभाजित करा कारण ही 70 मि रेखा विभाजित करणे आपल्यासाठी सोपे आहे जर हे अपूर्णांक 69 मिमी 68 मिमी इतके असेल तर आपण आधीपासूनच पाहिले आहे की या झुकलेल्या रेषेचा उपयोग करून समान कलमांच्या संख्येमध्ये विभाजित कसे करावे तर ते 70 मिमी आहे त्यामुळे ते 1 2 3 4 5 6 7 चिन्हांकित करणे सोपे आहे C चौथ्या विभागाला V चिन्हांकित करा म्हणून वक्रच्या फोकस पासून बिंदूचे अंतर 1 युनिट 2 युनिट 3 युनिट्स 4 युनिट 40 मिमी आहे कारण वक्र या बिंदूतून जात आहे हे तीन युनिट्स असतील ते 4 युनिट असतील तर 3 बाय 4 युनिट्स आपल्याला मिळतील हा बिंदू V म्हणून चिन्हांकित करू या म्हणजे बिंदू V तर FV ते CV हे 3 बाय 4 युनिट्स म्हणजे 0 75 आहेत तर तिसरा भाग 3 रा बिंदू पूर्ण झाला जर आपण लंब काढले तर VB हा VF च्या बरोबरीने असेल तर VB आपल्यास VF रेषेच्या बरोबरीने काढावयाची आहे त्या हेतूसाठी सर्व प्रथम VB हा V F च्या बरोबरीने आहे तर सर्वप्रथम हे अंतर मोजा या VB ला या बिंदूकडे स्थानांतरित करा तर १ २ ३ युनिट बी १ २ युनिट च्या नावाने कॉल करू आणि नंतर सीबी मध्ये जॉइन करू आपल्याला या सीबी लाईन मध्ये जायचे आहे आता F मार्गे 45° वर रेषा काढा तर फोकस बिंदू म्हणून आपण असे काहीतरी शोधू F वरुन त्या बिंदूपर्यंत या दोन्ही रेषा येथे कुठेतरी छेदणार आहेत आता या बाबतीत हे बॉक्सच्या बाहेर आहे ते खाली खेचू या तर ते तिथे कुठेतरी छेदणार आहे तर या रेखाचित्रांवर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तर या टप्प्यावर ते कुठेतरी छेदेल एकदा आपल्याला हे बिंदू कळले की आपण येथे कुठेतरी D शोधू उभ्या रेखा काढा जेणेकरून आपण व्ही कोठे आहे हे काढू शकाल तर आपण बिंदू क्रमांक 5 वर आहोत जिथून आपण बिंदू F वर 45 ° रेषा काढली आहे आणि आपण आधीच VB च्या बरोबरीने VF काढला आहे म्हणूनच आपण C बिंदूपासून रेषा Bच्या दिशेने जात आहोत आणि आपण त्यास विस्तारित केले आणि फोकस बिंदू F पासून 45 डिग्री एक रेषा जी D ला छेदेल

आपल्याला हा बिंदू D माहित आहे बिंदू D पासून आडवी रेषा काढा जी COV' ला लंब असेल तर V हा या लंबवर्तुळाचा एक टोक आहे आणि V' हा लंबवर्तुळाचा दुसरे टोक आहे जर आपण एखादा लंबवर्तुळ रेखांकन काढत आहोत तर तो या बिंदूंवर जाईल एकदा आपल्याला V व V माहित झाल्यावर आपण छेदनबिंदू बनवू जेणेकरुन लंब दुभाजक O येथे भेटू शकेल तर हे या लंबवर्तुळाचे केंद्र आहे V पासून F पर्यंत 2 फोकस आहे आणि O हे केंद्र आहे तर FO पुन्हा या नवीन बिंदू F' च्या बरोबरीने आहे जिथे दुसरा फोकस शोधू शकतो दुसरा मार्ग V पासून आहे F चे जे काही अंतर आपल्याकडे आहे या बिंदूकडे आणखी एक फोकस आहे तर एकदा या रेषांची व्याख्या केल्यावर पुन्हा एकदा त्याच बिंदूवर आपले लक्ष केंद्रित होईल तर मग आपल्याला या वक्रातील अर्धा भाग बघूया कळले की या वक्रातील बिंदू 123 आणि 4 आणि 5 प्रकारच्या बिंदू शोधून काढू 1 ते 1' अंतर वापरा जे काही हे फोकल बिंदू F पासूनचे अंतर आहे म्हणून कंस बनवण्याचा प्रयत्न करा जे या 1 1' ला छेदेल याला कॉल करू त्याचप्रमाणे दुसर्या बाजूला एक छेद करा म्हणून या बिंदूंना P1 आणि P1' असे नाव द्या त्याचप्रमाणे अंतर 2 ते 2 आणि F केंद्र म्हणून कंस बनवा त्यास P2 म्हणूया त्याचप्रमाणे 1 ते 2 रेषेपासून आणखी एक कंस बनवा जर आपण या रेषांचा विस्तार करीत आहोत तर त्या ह्या बिंदूत छेदतील तर हे P2' आहे आणि हा एक P2 आहे आपल्याला किती बिंदू असणार आहेत त्यानुसार आपल्याला आणखी बरेच बिंदू रेखाटण्यासाठी उभ्या रेषा विभाजित करायचे असतील आपल्याकडे आणखी बरेच बिंदू असू शकतात फक्त या बिंदूपासून आपल्याला फोकस पॉइंटपासून हे अंतर काय आहे हे चिन्हांकित करावे लागेल त्याचप्रमाणे या बिंदूपासून हे उभ्या अंतर काय आहेत ते उभे अंतर वापरा कंस बनवा जेणेकरुन आपण या बिंदू चिन्हांकित करण्याच्या स्थितीत येऊ आपण या हेतूसाठी मोकळ्या हाताने वक्र करतो कोणी फ्रेंच वक्र वापरू शकतो जर आपण मोकळ्या हाताने वक्र बनवत असाल तर तो एक लंबवर्तुळ तयार करतो जो तेथे सर्व मार्ग ट्रॅक करतो आणि पुन्हा V1 बिंदूतून जातो आणि परत येतो हे लंबवर्तुळाकार बांधण्याचा असा मार्ग आहे येथे आपण लंबवर्तुळाचा भाग तयार केला आहे जर आपण या प्रक्रियेसह गेलो तर शेवटी आपण हे लंबवर्तुळ काढू कोणत्याही लंबवर्तुळासाठी आपण फोकस पासून एक बिंदू अंतर काय आहे निवडतो या प्रकरणात 3 आणि या प्रकरणात बिंदू ते डायरेक्ट्रिक्स C पर्यंत 4 असे म्हणू तर इससेन्ट्रिसिटी येथे 34 जर हे दुसर्या घटकासारखे e हे 1 पेक्षा कमी असेल तर आपल्याला लंबवर्तुळ प्राप्त होईल या प्रकरणात आपण तीन चतुर्थांश वापरले आहेत अर्ध्या सारखे काहीतरी देखील वापरू शकते जर e अर्धा तीन चतुर्थ प्रमाण 0 75 बरोबर असेल तर ते बनवते तर 1 2 गुणोत्तर म्हणजे आपण प्रथम त्यास 3 भाग बनवावे नंतर त्या दिशेने 2 भाग शोधा आणि नंतर त्याच प्रक्रियेसह पुढे जाणे म्हणजे आपल्याला दुसरा लंबवर्तुळ मिळेल अशा प्रकारे कोणीही सर्वसामान्य लंबवर्तुळ बनवू शकतो पुढच्या वर्गात आपण कॉन्सन्ट्रीक सरकलं पद्धती आणि त्यानंतर ऑबलॉंग पध्दती शिकू खूप खूप धन्यवाद